तेव्हा आता साइनोसॉइडल व्होल्टेज किंवा करंटच्या एवरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू वर जाऊ तर आधी आपण एवरेज व्हॅल्यू कडे जाऊ तर इथे यामध्ये V देखील आहे इथे हे लिहायला विसरलो आहे हा V आहे कारण इथे ही जाड अखंड लाईन आहे मुळात हे करंट प्लॉट आहे हे असे काहीसे आहे आणि हे इथे अस्पष्ट लाईनने दाखवले आहे हे व्होल्टेज आहे आणि याची पिक व्हॅल्यू Im आहे आणि या व्होल्टेज साठी Vm आहे तर ही व्होल्टेजची पिक व्हॅल्यू आहे म्हणून हे Vm आहे आणि हे Im आहे इथे ते मार्क केलेले आहे आणि हे Vm आहे तर ही अखंड लाईन करंट दर्शवत आहे आणि ही खंडीत लाईन व्होल्टेजची आहे आणि ही साइनोसॉइडल वेव्हफॉर्म आहे आणि θ ω t म्हणून हे एक्सप्रेशन Im sinθ असे आहे हे 0 आहे आणि आपण हाफ सायकल वर अवरेज व्हॅल्यू घेऊ म्हणून आपण हे Iav 1 π ⨑ i dθ असे लिहू शकतो हे असे येत आहे कारण आपण फक्त या हाफ सायकलच्या भागासाठी घेत आहोत म्हणून लिमिट 0 ते π असणार आहेत आपल्याला बेस म्हणजेच π ने डिव्हाइड करावे लागेल म्हणजे हे 1 π असे येईल तेव्हा या केस मध्ये ही बाजू तिकडे येईल ही बाजू RMS व्हॅल्यू आहे तेव्हा हे Im sinθ असे आहे म्हणून हे 1 π 0 to π ⌠Im sinθ dθ असे येईल जर आपण हे इंटिग्रेट केले तर आपल्याला हे 1 π Im cos θ 0 to π असे मिळते तेव्हा मी हे स्पष्ट करतो तर या केसमध्ये मुळात हे सिंपलिफाय केल्यानंतर 2 π Im असे मिळते म्हणजेच हे 0 637 Imआहे तर ही ऍव्हरेज व्हॅल्यू आहे म्हणजे माझी एव्हरेज व्हॅल्यू ही 2 π Im 0 637 Im त्याचप्रमाणे आपल्याला Vऍव्हरेज मिळेल म्हणून मी हे देखील फक्त एकाच ओळीत लिहितो त्याचप्रमाणे हे Vऍव्हरेज आहे तर Vऍव्हरेज 1 π 0 to π ⌠Vm sinθ dθ आणि मागील प्रमाणे इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला हे देखील Vऍव्हरेज 0 637 Vm असे मिळते कारण हे दोन्ही साईनोसॉइडल वेव्हफॉर्म आहेत म्हणून Vऍव्हरेज 0 637 Vm आहे Vm ही होल्टेजची पिक व्हॅल्यू आहे त्याचप्रमाणे Im ही करंटची पिक व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू आहे आणि इथे ही वोल्टेजची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ही एवरेज व्हॅल्यू आहे आता मी हे स्पष्ट करतो आपण जेव्हा RMS व्हॅल्यूला येतो तेव्हा या केस मध्ये फक्त i2 चा प्लॉट दिलेला असतो हे Im आहे आणि हे iRMS Im sinθ आहे म्हणून हे i2 Im2sin2θ असे येईल तेव्हा हे Im आहे आणि या बाजूला हे i2 आहे हे इथे मार्क केलेले आहे आणि या i2 चे पिक Im2 आहे जर हे प्लॉट केले तर हे असे दिसेल हा एरिया आणि हा एरिया समान आहे हे सिमेट्रीकल आहे आणि हे π आहे व हे 2 π आहे हे या बाजूला θ आहे म्हणजेच हे i2 Im2sin2θ असे आहे तर मी हे आधी साफ करतो तेव्हा इथे हे IRMS आहे कारण आपल्याला माहित आहे की आपण हे रूट मध्ये स्क्वेअर घेतलेले आहे म्हणून हे 1 π 0 to π ⌠i2 dθ 12 असे येईल कारण हे रूट मध्ये आहे म्हणून इथे पॉवर हाफ आहे इथे हे अवरेज व्हॅल्यू साठी 1 π 0 to π ⌠i dθ असे आहे आणि RMS व्हॅल्यू साठी हे i ऐवजी 1 π 0 to π ⌠i2 dθ 12 असे आहे आता हे 1 π नंतर 0 to π Im2sin2θ असे होईल म्हणून हे Im sinθ असे येईल तेव्हा i2 Im2sin2dθ 1 π 0 to π ⌠Im2 2 1 cos 2θ dθ असे येते कारण cos 2θ 1 2 sin2θ असे आहे म्हणून sin2θ 1 cosθ2 असे येईल तेव्हा इथे हे असे बनवले आहे आणि इंटिग्रेट केले आहे आणि इथे प्रत्येक ठिकाणी पावर हाफ रूट घेणार आहोत जर हे इंटिग्रेट करून सिंपलिफाय केले तर हे आपल्याला Im √2 म्हणजेच 0 707 Im असे मिळते तर ही रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू आहे तेव्हा मी हे साफ करतो त्याचप्रमाणे Vrms होल्टेज साठी देखील हे Vrms0 707Vm असे येते याला Vaverage असे म्हणतात इथे Im2sin2θ ऐवजी फक्त Vm2sin2θdθ असे लिहावे लागेल कारण V Vm sinθ आहे तर या केस मध्ये Vrms0 707Vm असेल तेव्हा मी हे देखील साफ करतो म्हणून साइनोसॉइडल करंट किंवा वोल्टेज ची एव्हरेज व्हॅल्यू ही 0 637 मॅक्सिमम व्हॅल्यू अशी असेल साइनोसॉइडल करंट किंवा वोल्टेज हे दोन्ही मॅक्सिमम व्हॅल्यूला 0 637 ने मल्टिप्लाय होतील त्याचप्रमाणे साइनोसॉइडल करंट किंवा वोल्टेज RMS व्हॅल्यू या दोन्ही मॅक्सिमम व्हॅल्यू ला 0 707 ने मल्टिप्लाय होतील ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे आता आपण 12 गोष्टी डिफाइन करू ते म्हणजे साईन वेव्ह चा फॉर्म फॅक्टर साईन वेव्ह चा फॉर्म फॅक्टर RMS व्हॅल्यू एव्हरेज व्हॅल्यू तर RMS व्हॅल्यू 0 707 मॅक्सिमम व्हॅल्यू आणि एव्हरेज व्हॅल्यू 0 637 मॅक्सिमम व्हॅल्यू आहे तेव्हा फॉर्म फॅक्टर 1 11 असे मिळते म्हणून साईन वेव्ह चा फॉर्म फॅक्टर 1 11 आहे लक्षात ठेवा ही साईन वेव्ह आहे त्याचप्रमाणे पिक किंवा क्रेस्ट फॅक्टर पाहू साईन वेव्ह चा क्रेस्ट फॅक्टर हा मॅक्सिमम व्हॅल्यू RMS व्हॅल्यू असतो तेव्हा इथे मॅक्सिमम व्हॅल्यू तशीच ठेवा आणि RMS व्हॅल्यू म्हणजेच 0 707 मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणून हे 1 414 असे येते यालाच पिक फॅक्टर असे देखील म्हणतात म्हणजेच नंतर आपण कोणत्याही AC वोल्टेज साठी हे पाहू समजा जर हे 12 ते 20 V असेल आणि इथे जर काही सांगितले नसेल तर नक्कीच RMS व्हॅल्यू असते आणि जर हे फक्त 224 AC असे म्हटले असेल तर आपल्याला हे RMS व्हॅल्यू आहे असे गृहीत धरावे लागेल म्हणजेच हे पिक व्हॅल्यू √2 असे आहे तर AC मध्ये ही अशी कल्पना आहे जर आपल्याला काही कॅल्क्युलेशन करायचे असतील तर आपण ते RMS व्हॅल्यू सोबत करू परत जर पीक व्हॅल्यू विचारले असेल तर मात्र आपल्याला या RMS व्हॅल्यू ला √2 ने मल्टिप्लाय करावे लागेल त्यालाच पिक फॅक्टर असे म्हणतात म्हणून RMS व्हॅल्यू ही नेहमी रेक्टअंगुलर वेव्ह ची ऍव्हरेज व्हॅल्यू वगळता कोणत्याही ऍव्हरेज व्हॅल्यू पेक्षा मोठी असते आपण कोणत्याही वेव्ह फॉर्म जनरेट करू शकतो विशेषतः रेक्टअंगुलर वेव्ह मध्ये हीटिंग इफेक्ट कॉन्स्टंट राहतो म्हणून तिथे RMS व्हॅल्यू आणि एव्हरेज व्हॅल्यू सारख्याच असतात म्हणून RMS व्हॅल्यू ही नेहमी रेक्टअंगुलर वेव्ह ची ऍव्हरेज व्हॅल्यू वगळता कोणत्याही एव्हरेज व्हॅल्यू पेक्षा मोठी असते विशेषतः y2 वेव्ह साठी तेव्हा यात थोडे तपशीलवार गेल्यावर हे कसे सिमेट्रीकल आणि असिमेट्रीकल आहे ते पाहू तेव्हा फॉर्म फॅक्टर क्रेस्ट फॅक्टर RMS व्हॅल्यू आणि एव्हरेज व्हॅल्यू हे समजण्यासारखे आहे उदाहरणांमध्ये जोपर्यंत काही स्पष्ट दिलेले नाही तोपर्यंत ते फक्त RMS व्हॅल्यू धरावे आणि जर मॅक्सिमम किंवा पिक व्हॅल्यू असे म्हटले असेल तरच ते धरावे त्यासाठी आपल्याला RMS व्हॅल्यू मिळविण्यासाठी √2 ने गाईड करावे लागेल तेव्हा आता पुढचे सिमेट्रीकल आणि असिमेट्रीकल वेव्हफॉर्म पाहू तर ज्या वेव्हफॉर्म मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल and half cycles सारख्याच असतात त्या वेव्हफॉर्म ला सिमेट्रीकल वेव्हफॉर्म असे म्हणतात जसे की या साईनोसाईडल वेव्हफॉर्म मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल सारख्याच आहेत म्हणून ही सिमेट्रीकल वेव्हफॉर्म आहे आता ही ट्रँग्युलर वेव्हफॉर्म आहे ही देखील सिमेट्रीकल वेव्हफॉर्म आहे कारण ही बाजू आणि ही बाजू सारखीच दिसत आहे हे 0 आहे हे T4 हे T2 आणि हे T आहे तर हे π 2 आहे आणि हे π आहे तसेच हे 3π 4 आणि हे 2 π आहे तेव्हा या वेव्हफॉर्म मध्ये ही बाजू सिमेट्रीकल आहे आणि हीदेखील सिमेट्रीकल आहे म्हणून ही ट्रँग्युलर वेव्हफॉर्म सिमेट्रीकल आहे तेव्हा जर हे 0 असेल आणि हे T2 व हे T असेल तर ही एक सिमेट्रीकल वेव्हफॉर्म आहे तेव्हा हे सिमेट्रीकल असल्यामुळे हा θ आहे समजा या 3 वेव्हफॉर्म सिमेट्रीकल वेव्हफॉर्म आहेत म्हणजेच या सिमेट्रीकल वेव्हफॉर्म च्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल या सारख्याच असतात सारख्याच म्हणजेच दोन्ही बाजूचा एरिया हा सारखाच असतो त्याचप्रमाणे आपल्याकडे दुसऱ्या प्रकारच्या वेव्हफॉर्म देखील आहेत समजा जर हे असे गेले हे असे गेले म्हणजेच हे असे एक्सपोनेन्शियल सारखे गेले तरी देखील हे सिमेट्रीकल आहे आणि म्हणूनच इथे ही एक अस्पष्ट लाईन दाखवली आहे आणि ही यासाठी दुसरी गोष्ट आहे समजा आपल्याला 0 ते हाफ सायकल शोधायचे असेल तर ही या बाजूला लाईन काढली आणि या बाजूला ही लाइन काढली तर हे सारखेच आहे आणि म्हणून हे सिमेट्रीकल आहे म्हणून हाफ सायकल वर एव्हरेज व्हॅल्यू घेण्याऐवजी आपण ते क्वार्टर सायकल 0 ते T4 असे देखील घेऊ शकतो हे देखील आपल्याला सारखाच रिझल्ट देते त्याचप्रमाणे इथे ट्रँग्युलर वेव्हफॉर्म मध्ये देखील आहे तेव्हा ट्रँग्युलर वेव्हफॉर्म ची एव्हरेज व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करा ही 0 ते π मध्ये सिमेट्रीकल वेव्हफॉर्म आहे म्हणून आपल्याला 0 ते π मध्ये किंवा 0 ते T2 मध्ये देखील सारखाच रिझल्ट मिळेल तसेच 0 ते π 2 किंवा 0 ते T4 मध्ये देखील तेच मिळेल कारण या दोन्ही बाजूंचा एरिया सारखाच आहे तर क्वार्टर सायकल मध्ये देखील आपल्याला हाफ सायकल जाच् रिझल्ट मिळेल आपल्याला सारख्याच व्हॅल्यू मिळतील कारण ही बाजू आणि ही बाजू सारख्याच आहेत तेव्हा या बाजूचा एरिया आणि या बाजूचा एरिया हा देखील सारखाच आहे हे सिमेट्रीकल आहे म्हणून सारखाच रिझल्ट मिळेल तेव्हा जर हे सिमेट्रीकल असेल आणि हे समजण्यात काही समस्या येत असतील तर इथे तुम्ही ही पूर्ण हाफ सायकल घेण्याऐवजी सोप्या पद्धतीने असे करा त्याच प्रमाणे हे असे असिमेट्रीकल वेव्हफॉर्म आहेत हे 0 आहे हे आधी प्रमाणेच आहे हे π आहे आणि हे असे 2π आहे म्हणून इथे ही वेव्हफॉर्म इथे पर्यंतच आहे त्यानंतर तिथे काहीही नाही इथे हा भाग दाखवला आहे म्हणजेच तिथे काही नाही परंतु पूर्ण सायकल 0 ते 2π आहे पण हे इथे फक्त 0 ते π जात आहे आणि नंतर तिथे सायकल पूर्ण होण्यासाठी काही नाही म्हणून ही असिमेट्रीकल वेव्हफॉर्म आहे तिथे हाफ सायकल बेस विचारात घेतला आहे आणि इथे आपल्याला बेस पूर्ण सायकलसाठी घ्यायचा आहे म्हणजेच हे π ते 2 π मध्ये 0 आहे तेव्हा आपल्याला याची अवरेज व्हॅल्यू किंवा RMS व्हॅल्यू शोधण्यासाठी याचा एरिया शोधावा लागेल परंतु त्यासाठी आपल्याला या i ला 2 π ने डिव्हाइड करावे लागेल परंतु आपण हे 0 ते π मध्येच इंटिग्रेट करणार आहोत जर हे तिथे असेल तर ही अस्पष्ट लाईन दाखवली आहे परंतु हे इथे नाही म्हणून हे असे जात आहे आणि म्हणून ही असिमेट्रीकल वेव्हफॉर्म आहे जेव्हा हे सिमेट्रीकल नसते तेव्हा आपल्याला पूर्ण सायकल विचारात घ्यावी लागते आणि त्याला बेस ने डिव्हाईड करावे लागते आणि तिथे इंटिग्रेशन 0 ते π मध्येच घ्यावे लागते आपण काही उदाहरणे पाहू या त्याचप्रमाणे इथे देखील हे असे असिमेट्रीकल आहे या असिमेट्रीकल वेव्ह ची ही बाजू आणि ही दुसरी बाजू सारखीच नाही आणि हे 0 आहे आणि हे T आहे पुन्हा ही वेव्हफॉर्म येथे सुरू होत आहे आणि ही वेव्हफॉर्म इथे T ला सुरू होत आहे तर हे T4 आहे आणि हा पॉईंट T2 आहे हे 3 T 4 आहे आणि हे T आहे तर ही असिमेट्रीकल वेव्हफॉर्म आहे तेव्हा या केसमध्ये देखील जेव्हा आपण एव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला पूर्ण सायकल विचारात घ्यावी लागेल माफ करा आपल्याला पूर्ण बेस 0 ते T विचारात घ्यावा लागेल आपल्याला असिमेट्रीकल वेव्हफॉर्म साठी T ने डिव्हाइड करावे लागेल तेव्हा आपल्याला एव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू काढण्यासाठी पूर्ण सायकल घ्यावी लागेल तर सिमेट्रीकल वेव्हफॉर्म साठी आणि असिमेट्रीकल वेव्हफॉर्म साठी अशी ही कल्पना आहे सिमेट्रीकल वेव्हफॉर्म साठी आपण एव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू काढण्यासाठी फक्त हाफ सायकल किंवा क्वार्टर सायकल विचारात घेतो हे आपल्याला सारखाच रिझल्ट देते परंतु असिमेट्रीकल वेव्हफॉर्म साठी एव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू काढण्यासाठी पूर्ण सायकल घ्यावी लागेल तेव्हा आशा करतो की हे समजले असेल म्हणून पुढे असिमेट्रीकल वेव्हफॉर्म साठी एव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू काढण्यासाठी पूर्ण सायकल घ्यायची आहे म्हणून iएव्हरेज 1T 0 ते T ∫ i dt असे असेल त्याचप्रमाणे होल्टेज V एव्हरेज साठी असेल इथे देखील आपल्याला पूर्ण सायकल विचारात घ्यावी लागेल म्हणून हे 1T 0 ते T ∫ v dt असे असेल आणि सिमेट्रीकल अल्टरनेटिंग करंट किंवा होल्टेज symmetrical alternating current or voltage च्या केस मध्ये ऍव्हरेज व्हॅल्यू पूर्ण सायकल साठी 0 असेल म्हणून याची ऍव्हरेज व्हॅल्यू काढताना हाफ सायकल घेतात कारण इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एरिया हे सारखेच असतात आणि त्यामुळे हे एव्हरेज व्हॅल्यू 0 येते आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या अल्टरनेटिंग ची RMS व्हॅल्यू शोधायचे आहे आपण ऍव्हरेज हाफ सायकल वर किंवा पूर्ण सायकल वर घेत आहोत हे महत्त्वाचे नाही तर RMS व्हॅल्यू a2 महत्त्वाचे आहे इथे आपण स्क्वेअर करत असल्यामुळे जरी हाफ सायकल किंवा फुल सायकल वर घेतले तरीदेखील हे सारखाच रिझल्ट देते कारण एका हाफ सायकल साठीचा एरिया हा दुसऱ्या दुसऱ्या हाफ सायकलसाठी च्या एरिया सारखाच असतो आणि म्हणून आपल्याला हाफ सायकल आणि फुल सायकल साठी सारखाच रिझल्ट मिळतो आता म्हणून या a b c या केस साठी किंवा आपण T4 असा अजून छोटा इंटरव्हल घेऊ शकतो कारण हे t 4 या पॉईंट भोवती सिमेट्रीकल आहे या ट्रँग्युलर वेव्हफॉर्म साठी आपण हे करू या हे समजण्याचा फक्त प्रयत्न करा समजा हे 0 आहे हे T4 आहे हे T2 आहे हे 3T4 आहे आणि हे T आहे तेव्हा ही यासाठी बेस ची एकूण लेन्थ T आहे जर हे माझे Vm आहे आणि Vm ही पिक व्हॅल्यू आहे तर या सरळ लाईन चा स्लोप ही हाईट Vm आणि बेस T4 आहे आणि हा स्लोप आहे ही सरळ लाईन ओरिजिन मधून जात आहे म्हणजेच या लाईनचे इक्वेशन हे y mx असे आहे परंतु y हे v आहे म्हणून हे m T असे येईल आणि इथे m हा स्लोप असेल व v VmT4 असे आहे मला हे कुठे तरी लिहिले पाहिजे म्हणून इथे मी ते v VmT4 असे लिहितो इथे T या वेळेला स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून होत आहे तेव्हा हा टाईम आपण θ ऐवजी T घेऊया म्हणून ते v VmT4 T असे येईल तेव्हा मी हे साफ करतो तर याचा अर्थ म्हणजेच जर हे इथे असेल आपण यावर पुन्हा येऊयात म्हणजेच इथे ही Vएव्हरेज 1T4 0 ते T4 ∫ VmT4 t dt असे येईल या इक्वेशन ला 0 ते T4 मध्ये Vएव्हरेज असे म्हणूयात जर हे सिम्पली फाय केले तर हे Vm2 असे मिळते तर याला Vएव्हरेज असे म्हणतात आता ही सिमेट्रीकल वेव्हफॉर्म आहे थोडे थांबा माफ करा आपण याआधी याबद्दल बोललो आहोत खरेतर हे T4 आहे हे दुसरे नाही फक्त याकडे पहा हे T4 आहे आणि या केस मध्ये हे सिमेट्रीकल वेव्हफॉर्म साठी आहे कारण या बाजूचा आणि या बाजूचा एरिया सारखाच आहे आणि म्हणून हे इक्वेशन v VmT4 Tअसे येईल हीसुद्धा यासाठी सारखीच गोष्ट आहे आपण हे नंतर पाहू तर हे T4 आहे ही एव्हरेज व्हॅल्यू आहे तेव्हा जर हे 0 ते T4 असे इंटिग्रेट केले तर आपल्याला Vm 2 असे मिळते त्याच प्रमाणे Vrms व्हॅल्यू ही 1T4 0 ते T4 म्हणून आपल्याला v Vm T4 t आणि याचा स्क्वेअर करा तेव्हा आपल्याला हे ∫√Vm2T42 t2 dt केल्यावर Vm√3 असे मिळते त्याच प्रमाणे आपण फॉर्म फॅक्टर शोधू शकतो तो आपल्याला 2 √3 1 155 मिळतो आणि पिक फॅक्टर 1 732 असा येतो तेव्हा मी हे साफ करतो म्हणजेच फॉर्म फॅक्टर RMS व्हॅल्यू एव्हरेज व्हॅल्यू आणि पिक फॅक्टर मॅक्सिमम व्हॅल्यू RMS व्हॅल्यू असे आहे तेव्हा या ट्रँग्युलर वेव्हफॉर्म साठी आपल्याला फॉर्म फॅक्टर हा 2 √3 म्हणजे 1 155 मिळत आहे आणि पिक फॅक्टर 1 732 मिळत आहे आणि आता पुढे ही ट्रँग्युलर वेव्हफॉर्म आहे आता या सर्व वेव्हफॉर्म साठी फॉर्म फॅक्टर शोधा जर या वेव्हफॉर्म साठी पाहिले तर हा फॉर्म फॅक्टर या सायनोसॉइडल वेव्हफॉर्म साठी 1 11 आहे आणि या ट्रँग्युलर वेव्हफॉर्म साठी 1 154 आहे हे आपण आत्ताच 1 155 असे कॅल्क्युलेट केले आहे तर इथे खरेतर या एका पॉईंटचा फरक येत आहे तर हे या फिगर C साठी आणि हे या फिगर a व b साठी आहे म्हणून या वेव्हफॉर्मसाठी फॉर्म फॅक्टर 1 आहे आता पुढचे या असिमेट्रीकल वेव्हफॉर्म नंतर समजा ही या असिमेट्रीकल वेव्हफॉर्म ची केस विचारात घ्या इथे आपल्याला पूर्ण बेस 2π घ्यावा लागेल परंतु हे इंटिग्रेशन 0 ते π असेच असेल म्हणून एवरेज व्हॅल्यू 1 2π 0 ते π ∫ Im sinθ dθ 1 2π Im cosθπ0 असे मिळेल म्हणून हे 1 π Im असे आहे म्हणजेच हे Im π असे आहे आणि आता RMS व्हॅल्यू साठी हे 12π 0 ते π ∫ Im2sin2θ dθ असे करावे लागेल इथे हे पॉवर ½ विसरलो आहोत तर इथे हे आपल्याला अंडर रूट घ्यावे लागेल तर हे इंटिग्रेट केल्यावर आपल्याला Im 2 √2 असे मिळते तेव्हा ही RMS व्हॅल्यू आहे आता त्याच प्रमाणे फॉर्म फॅक्टर काढल्यावर तो आपल्याला 1 11 असा मिळतो तेव्हा जरी ही हाफ सायकल असली तरीदेखील साईन वेव्हफॉर्म प्रमाणे आपल्याला हे 1 11 असे मिळत आहे आता या ट्रँग्युलर वेव्हफॉर्म साठी आपल्याला हे यावेळेला शोधायचे आहे समजा या असिमेट्रीकल वेव्हफॉर्म चा पिक T4 साठी 10 V दिला आहे आणि या बाजूला हे 5V दिले आहे तेव्हा या सरळ लाईन चा स्लोप हा 10T4 असा येईल तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हे असे 0 पासून ते T पर्यंत यायचे आहे तेव्हा या केस मध्ये आपल्याला पूर्ण सायकल विचारात घ्यावे लागेल आणि म्हणूनच आपण हे होल्टेज 1T vdt असे V एव्हरेज व्हॅल्यू घेतले आहे तर इथे आधी आपल्याला हा एरिया विचारात घ्यावा लागेल आणि नंतर हा एरिया विचारात घ्यावा लागेल तेव्हा यासाठी या स्ट्रेट लाईन मधून पास होणारे इक्वेशन हे V 10T4 t असे असेल तेव्हा या भागासाठी हे 1T 0 ते T4 ∫ 10T4 t dt असे येईल आता हे पुढचे आपल्या ला समजण्यासाठी बनवले आहे ते पुढे हा भाग घेऊ या आधी मी हे साफ करतो आता या भागासाठी आपण या स्ट्रेट लाईनचे इक्वेशन शोधण्याचा प्रयत्न करू हे y mx c असे आहे हे अशाप्रकारे करा किंवा दुसऱ्या प्रकारे केल्यावर हे V m t C असे मिळते तर हे विसरून जा तेव्हा अशाप्रकारे इक्वेशन मिळवा परंतु लक्षात ठेवा ही सिमेट्री वरून एरिया काय आहे हे मिळवण्यात आपण इंटरेस्टेड आहोत आपण ते कसे शोधणार आहोत तेव्हा आपण काय करणार आहोत तर समजा जर हे फक्त मॅथेमॅटिकल कॉम्प्युटेशन साठी घेतले आहे समजा जर हे इथे आहे आणि आणि हे इथे आहे जर दुसरी स्टेट लाईन ही ओरिजिन मधून पास होणार असेल तर एरिया सारखाच असणार आहे या केस मध्ये स्लोप 5T4 असा असेल हे आपण फक्त मॅथेमॅटिकल साठी घेत आहोत कारण जर आपल्याला y mx c शोधायचे असेल म्हणजेच V mt c शोधायची असेल तर आपल्याला m आणि c मिळवावा लागेल कारण हा एक कॉर्डीनेट आहे हा दुसरा कॉर्डीनेट आहे तेव्हा हे इथे टाकून आपल्याला m आणि c साठी सोडवावे लागेल सिमेट्री पासून हा भाग फक्त इथे आणा कारण तो जर इथून पास होत असेल जरी वास्तविक हे असे नाही परंतु हे ओरिजिन मधून पास होत असेल तर या केस मध्ये हा स्लोप 5T4 असा आहे म्हणून हे देखील इंटिग्रेशन 0 ते T4 मध्ये येईल आणि त्याचे डुरेशन T2 ते 3T4 म्हणजेच 3 T4 T2 T4 असे सारखेच मिळेल म्हणून इथून ते इथेपर्यंत हे पुन्हा 3 T4 T2 T4 असे सारखेच मिळत आहे म्हणजेच या भागासाठी आपल्याला इंटिग्रेशन 0 ते T4 मध्ये घ्यायचे आहे म्हणून या भागात ते 5 T4 tdt असे असेल कारण ही स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून पास होत आहे हा स्लोप 5 T4 tdt असा आहे तेव्हा आपल्याला हे इक्वेशन पुन्हा शोधायची गरज नाही आपण हे इथे फक्त सुपर इम्पोज करत आहोत कारण आपला इंटरेस्ट फक्त या एरियामध्ये आहे आणि हे निगेटिव साईन आहे तेव्हा आशा आहे की हे तुम्हाला समजले आहे तेव्हा हे समजण्यासाठी हेतूपुरस्पर घेतले आहे जर हे असे घेऊन इंटिग्रेट केले तर आपल्याला सारखाच रिझल्ट मिळतो तेव्हा यावर जास्त वेळ खर्च न करता आपण हे डायरेक्ट करूया आणि म्हणूनच हे असे 5 T4 tdt लिहिले आहे आहे की ओरिजिन मधून पास होणारी निगेटिव्ह स्लोप असलेली दुसरी स्ट्रेट लाईन आहे म्हणजेच जर हे इंटिग्रेट केले तर एव्हरेज व्हॅल्यू 0625 V अशी येते त्याच प्रमाणे RMS व्हॅल्यू देखील हे रूट मध्ये घेऊन केले म्हणजे √1T 0 ते T ∫ V2 dt √ 1T 0 ते T4 ∫ 10 T4 t2 dt 0 ते T4 ∫ 5 T4 t2 dt असे येईल तेव्हा जर हे सिम्पलीफाय केले तर हे तुम्ही करा म्हणजे माझा वेळ वाचेल 23V असे येते तेव्हा हे उदाहरण हेतूपुरस्पर घेतलेले आहे म्हणून असिम्मेत्रिकल वेव्हफॉर्म साठी कॅल्क्युलेट कसे करायचे त्यासाठी हे घेतले आहे हे फारच सोपे आहे ही देखील असिम्मेत्रिकल वेव्हफॉर्म आहे तेव्हा याचे स्पष्टीकरण देताना ट्रँग्युलर वेव्हफॉर्म तिथे नको म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला हे सांगितले होते की हे सगळेच बरोबर आहे सगळेच म्हणजे इक्वेशन देखील सारखेच आहेत आणि ते बरोबर आहेत तेव्हा या उदाहरणावरून आपण हे समजू शकतो म्हणून मला आशा आहे हे तुम्हाला हे समजले असेल फक्त ही अशी गोष्ट आहे की जे काही आपण येथे पहिले ते माझ्या क्लास नोट्स आहे आहेत म्हणून हे पूर्ण फक्त स्कॅन केलेले आहे तेव्हा पहा की या सर्व गोष्टी इथे आहेत की नाही तर अशी ही गोष्ट आहे आता पुढे आपण दुसरे गमतीशीर उदाहरण घेऊ आणि त्याला जाण्याआधी आपण अशा प्रकारचे उदाहरण घेतले आहे फक्त पहा की ते कसे आहे उदाहरणार्थ इथे रेझिस्टन्स R असलेले साधे सिरीज सर्किट आहे तिथे R आहे 2 ऍमीटर A1 व A2 आहेत A1 हे मूव्हिन्ग कॉइल ऍमीटर आहे खरेतर हे मूव्हिन्ग कॉइल ऍमीटर DC करंट किंवा DC होल्टेज मोजते इथे हे करंट ऍमीटर आहे हे मूव्हिन्ग कॉइल इंस्ट्रूमेंट DC क्वांटिटी मोजते तर हे इथे मूव्हिन्ग कॉइल ऍमीटर आहे म्हणून हे DC मोजते आणि A2 हे मूव्हिन्ग आयर्न ऍमीटर आहे हे तिथे दुसरे ऍमीटर आहे हे AC मोजते आता या केस मध्ये इथे दोन सोर्सेस आहेत एक DC व्होल्टेज सोर्स जो सिरीज मध्ये जोडला आहे आणि दुसरा AC व्होल्टेज सोर्स जोडलेला आहे तिथे एक स्विच आहे तो स्विच क्लोज करा तर हे असे सिरीज सर्किट आहे इथे हे Vm 100 V दिलेले आहे म्हणजेच पिक व्हॅल्यू 100V आहे आणि DC होल्टेज 120 V दिलेले आहे व AC पिक Vm दिलेले आहे हे दोन्ही सीरिजमध्ये जोडलेले आहे सुरुवातीला या प्रकारचे उदाहरण घेतलेले आहे आपण अजून हे एक उदाहरण पाहूया म्हणजे आपल्याला चांगले समजेल आणि हे A1 मूव्हिन्ग कॉइल ऍमीटर आहे व हे A2 मूव्हिन्ग आयर्न ऍमीटर आहे तेव्हा मूव्हिन्ग कॉइल DC मोजते आणि आणि मूव्हिन्ग आयर्न AC मोजते आणि या सर्किट मधील एकूण होल्टेज हे 100 100 sin ω t असे असेल कारण पिक व्हॅल्यू 100 V दिलेले आहे म्हणजेच vt V0 Vm sin ω t तर Vo 120 V आहे आणि Vm 100 V आहे तेव्हा हे 120 100 sin ω t volt होईल तर आता हे माझे Vm असणार आहे म्हणून करंट हे 6 5 sin ω t असे असेल कारण हा रेजिस्टन्स R 20Ω दिलेला आहे आणि आणि माझे वोल्टेज 120 100 sin ω t आहे तेव्हा हे 120 120 sin ω t 20 6 6 sin ω t असे येते माफ करा हे 6 5 sin ω t असे येईल तर हे 6 5 sin ω t एंपियर आहे आता ऍव्हरेज व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करा हे 1 T 0 ते T ∫ 6 5 sin ω tdt 2π T असे येईल हे एक लक्षात ठेवा हे हायर फिजिक्स मध्ये ω 2π T असे आहे तर सुरवातीला इथे हे चुकून T2 π असे लिहिले होते खरे तर हे 2π T असे आहे तेव्हा हे 0 ते T ∫ 6 5 sin ω tdt असे करा आणि ω चे रिलेशनशिप वापरून हे 2π T असे येते तेव्हा हे फक्त इंटिग्रेट करायचे आहे हे फारच सोपे आहे हे तुम्हाला सहज करता येईल त्यामुळे मी करून दाखवत नाही आणि त्यानंतर ω चे रिलेशनशिप वापरून हे 2π T असे येते तेव्हा मी हे आता साफ करतो तर इथे आपण ω 2π T ते रिलेशनशिप वापरून इंटिग्रेट केले आहे आणि आपल्याला ही करंटची एव्हरेज व्हॅल्यू 6 एम्पिअर मिळत आहे हे DC आहे म्हणजेच एव्हरेज व्हॅल्यू 6 एम्पिअर आहे कारण जर तिथे आपण 120 DC घेतले आणि रेजिस्टन्स R 20 Ω आहे म्हणून हे 120 20 6 एम्पिअर असे मिळत आहे तर हे DC 6एम्पिअर आहे A1 हे मूव्हिन्ग कॉईल एमीटर आहे हे 6एम्पिअर दाखवत आहे कारण हे मूव्हिन्ग कॉईल एमीटर DC आहे त्याचप्रमाणे RMS व्हॅल्यू साठी हे एमीटर A1 चे रिडींग आहे आता एक मिनिट डायग्राम वर आपण नंतर येऊ आता IRMS व्हॅल्यू साठी या भागामध्ये जे काही रीडिंग हे एमीटर A1 दाखवत आहे ते रीडिंग आहे हे DC आहे आणि हे 6 एंपियर असे दाखवत आहे आता RMS व्हॅल्यू वर येऊ तेव्हा या केस मध्ये हे √ 1T 0 ते T ∫ 6 5 sin ω t t dt असे आहे आता फक्त हे ब्रेक करा आणि इंटिग्रेट करा हे इंटिग्रेट केल्यानंतर रिलेशनशिप ω 2π T वापरा म्हणजेच हे देखील इंटिग्रेशन मध्ये येईल आणि नंतर सबसीट्युशन केल्यावर sin ω t 0 ते T मध्ये इंटिग्रेट केल्यावर आपल्याला 0 असे मिळते तसेच इथे sin2ω t हे देखील मार्क करा म्हणून हे 1 cos 2 ω T2 असे होते आणि नंतर इंटिग्रेट करा तेव्हा या इंटिग्रेशन पासून आपल्याला फक्त 2 एवढेच मिळते आणि म्हणून हे 252 असे येते तेव्हा या टर्म चे इंटिग्रेशन 0 असे येते आणि तिथे 36 आहे हा T कॅन्सल होईल आणि हे √36 2π 2 येते तेव्हा इथे मी हे करत नाही परंतु तुम्ही हे करा हे फार मजेशीर आहे तेव्हा कृपया हे करा आणि ω 2π T असे घ्या त्याचप्रमाणे इथे देखील या इंटिग्रेशन मध्ये देखील ω 2π T असे टाका कारण जेव्हा आपण हे sin ω t इंटिग्रेट करू तेव्हा हे cos ω t ω असे येईल आणि त्यावेळी तिथे आपल्याला हे ω 2π T वापरावे लागेल आणी सिम्पलीफाय करावे लागेल म्हणून आपल्याला हे√ 36 25 2 असे मिळत आहे म्हणजेच हे आपल्याला अंदाजे 7 एंपियर मिळत आहे तर हे या मूव्हिंग आयर्न एमिटर A2 चे रीडिंग आहे हे RMS व्हॅल्यू मोजत आहे म्हणजेच मूव्हिंग आयर्न एमिटर A2 हे RMS व्हॅल्यू मोजत आहे तेव्हा आपल्याला काय मिळत आहे तर आपल्याला 6 5 sin ω t ही करंटची व्हॅल्यू मिळत आहे तेव्हा ही फिक्स व्हॅल्यू कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि ही पिक व्हॅल्यू आहे ही पिक व्हॅल्यू म्हणजेच आपण पिक फॅक्टर √2 पाहिला आहेम्हणजेच करंट ची RMS व्हॅल्यू 5 √2 एंपियर असेल म्हणून इफेक्टिव व्हॅल्यू 62 5 √22 असे येईल आणि म्हणून हे 36 252 असे येते तेव्हा जर अशा प्रकारचे असेल तर सरळ RMS व्हॅल्यू ते रूट मध्ये 62 π √5 √2 आहे आणि या इंटिग्रेशन वरून तुम्हाला जे काही मिळेल ते RMS व्हॅल्यू असेल कृपया तुम्ही स्वतः इंटिग्रेशन करा सर्व काही सांगितले आहे तुम्ही स्वतःच करा आता मी हे साफ करतो तर हे एमीटर A2 चे रीडिंग अंदाजे 7 एम्पिअर आहे तेव्हा इथे हे लक्षात ठेवा की इथे हे मूव्हिंग आयर्न लिहिले आहे आणि हे मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट आहे हे मुव्हिंग आयर्न हॉट वायर इलेक्ट्रो डायनॅमिक अँड इंडक्शन प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते सिग्नल ची RMS व्हॅल्यू मोजते एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा 220 V AC सप्लाय दिलेला असतो म्हणजेच ही RMS व्हॅल्यू असते याची मॅक्सिमम व्हॅल्यू 220 √2 310 V एवढी आहे तर 220 DC होल्टेज म्हणजेच हे 220 V आहे आणि जर AC 220 V असेल तर ही RMS व्हॅल्यू आहे आणि आपल्याला त्या RMS व्हॅल्यू ला √2 ने मल्टिप्लाय केल्यावर 310 V असे मिळते म्हणजेच DC व्होल्टेज साठी दिलेल्या त्याच AC व्होल्टेज ची शॉक लेव्हल जास्त असते म्हणजे AC व्होल्टेजची शॉक लेव्हल पिक व्हॅल्यू 310 V आहे आणि DC होल्टेज हे 220V आहे म्हणून AC वोल्टेज ची शॉक लेव्हल ही DC वोल्टेज पेक्षा जास्त असते तेव्हा असे हे काही इथे लिहिलेले आहे म्हणजेच इथे या वेव्हफॉर्म vt Vm sin ω t चा प्लॉट दाखवला आहे आणि हे 100 sin ω t आहे आणि हे व्होल्टेज 120V DC आहे आणि हे Vm 100 आहे जर हे दोन्ही एकत्र केले तर आपल्याला हे vt मिळते म्हणजेच हे 120 100 sin ω t चा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये हे 100 sin ω t स्वतंत्रपणे प्लॉट केले आहे आणि DC म्हणजेच ही 120 V ची कॉन्स्टंट लाईन दाखवली आहे तेव्हा हा प्लॉट त्याचा रिझलटन्ट